डिजास्टर रिकव्हरी अँड बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण द बिल्ट एन्व्हायरमेंट प्रोफेशन्स इन डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड रिस्पॉन्स या बद्दल बोलणार आहोत सुनामी रिकव्हरी होईपर्यंत बरेच प्रोफेशनल्स वोल्युन्तरी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट एजन्सी किंवा लोकल एनजीओ यांच्या माध्यमातून इन्व्हॉल्व्हड होते बरेच यंग प्रोफेशनल्स स्वतः किंवा ग्रुपच्या माध्यमातून अंडर इंमेडिएट डिजास्टर इम्पॅक्ट साठी इंवॉल्वड होते इंवॉल्वड यंग प्रोफेशनल्स बिल्ट एन्व्हायरमेंट साठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन किंवा असिस्टंस देण्याचा प्रयत्न करत असतात आपण बिल्ट एन्व्हायरमेंट पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलत आहोत या अम्ब्रेला ऍक्टिव्हिटी अंडर बरेच इतर डिसिप्लिन येतात मी माझा स्वतःचा एक्सपिरीयन्स सांगतो जेव्हा मी देवानांपट्टिनम गावात काही मच्छीमार गावांचे डॉक्युमन्टेशन करीत असे तेव्हा मला असे आढळले आहे की लहान मच्छीमार हॅम्लेटच्या री कन्स्ट्रक्शन पार्ट क्षेत्रात अनेक डेंटिस्ट इंवॉल्वड आहेत यंग प्रोफेशनल्स एनजीओ सोबत कॉर्डीनेट करत आहेत अॅक्च्युअली त्यांच्या मेडिकल प्रोफेशन व्यतिरिक्त ते डिफरंट मॅनर्स ने आता कामात एंगेज आहेत दुसऱ्या बाजूने डिफरंट प्रोफेशनल प्रोफेशनल्स शेल्टर प्रोसेस साठी कॉन्ट्रीब्युशन करत आहेत हे पाहणे एक्ससिटिंग आहे एका बाजूला माझ्याही लक्षात येते की रिलेव्हंट प्रोसेस टेबलावर नाही रिलेव्हंट प्रोफेशनल्स डिस्कशन मध्ये नाहीत म्हणूनच डिफरंट प्रोफेशन संबंधित प्रोफेशनल्स उदाहरणार्थ इंजिनीयर आर्किटेक्ट व्हॅल्यूअर ओव्हरल्याप्स करणे चांगले राहील बिल्ड बॅक बेटर साठी प्रोफेशनल इंडिव्हिज्युअल एकत्र येऊन कॉन्ट्रीब्युशन करतात या ठिकाणी जर्गओन अंडरस्टँड करणे महत्त्वाचे आहे डिफरंट कॅटेगिरी प्रत्येक प्रोफेशनल ची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक प्रोफेशनल रिस्क रिडक्शन साठी कसे कॉन्ट्रीब्युशन करू शकतात बिल्ड एन्व्हायरमेंट प्रॅक्टिस साठी कसे जास्त प्रमाणात फोकस करू शकतात याबद्दलचे अंडरस्टँडिंग करणे महत्त्वाचे आहे ह्युमेनीटेरियन सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कॉर्पोरेट एनजीओ साठी एक प्रकारचे गाईड बुक तयार आहे ते गाईड बुक लंडन येथील मॅक्स लॉक सेंटर युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिंस्टर लंडन University of Westminster London द्वारे डेव्हलप केले आहे त्या ठिकाणीच मी माझे डॉक्टरल रीसर्च केले आहे माझे सुपरवायझर टोनी लॉयड जोन्स होते त्यांच्या टीमने ह्युमेनीटेरियन एजन्सीज साठी गाईड बुक तयार करण्यास कॉन्ट्रीब्युशन केले आहे कुणाचा आणि केव्हा रोल आहे वर स्लाईड मध्ये एक रिपोर्ट दिला आहे बिल्ट एन्व्हायरमेंट प्रोफेशन्स इन डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड रिस्पॉन्स या गाईड बुक मध्ये बरेच चॅलेंजेस नमूद करण्यात आले आहेत उदाहरणार्थ त्यामध्ये डिफरंट बिल्ट एन्व्हायरमेंट प्रोफेशन्स अँड कॉम्प्लेक्ससिटी नमूद करण्यात आले आहेत तुम्ही त्यात आर्किटेक्ट आणि प्लानर यांचा रोल पाहू शकता प्लानर चे प्रिकॉलिफिकेशन आर्किटेक्ट आहे तर आर्किटेक्ट प्लॅनर झाला आहे तसेच इंजिनीयर देखील प्लानर होऊ शकतो प्रोफेशनल लोकांचे कॉन्ट्रीब्युशन अंडरस्टँडिंग करण्यासाठी अशाप्रकारे कॉम्प्लेक्स सिच्युएशन असते प्रत्येक प्रोफेशनल साठी स्पेशियल स्केल वर त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल ल्याक ऑफ प्रिसाईज अंडरस्टँडिंग असते तसेच ते एकमेकांशी कसे रिलेट करतील याचे अंडरस्टँडिंग कमी असते आपल्या बिल्ट एन्व्हायरमेंट एज्युकेशन मध्ये विशेषता आर्किटेक्ट ट्रेनिंग मध्ये सर्वेयिंग अँड लेव्हलिंग बद्दल ट्रेनिंग असते परंतु तुमच्या डेली प्रॅक्टिस मध्ये त्याचा किती एक्सटेंड पर्यंत उपयोग होतो आणि विशेषतः डिझास्टर रिकवरी प्रोग्राम मध्ये त्याचा काय उपयोग होतो अॅक्च्युअल आर्किटेक्चरल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही सर्वेयिंग बद्दलचे नॉलेज कसे इम्प्लिमेंट करतात सर्वेअर चे कॉलिफिकेशन काय होते त्या माणसाचा रोल काय होता त्या माणसाचे स्मॉलेस्ट कॉन्ट्रीब्युशन काय आहे लिमिटेशन काय आहे अशा प्रकारची माहिती खूप मॅटर करते यालाच कॉम्प्लेक्ससिटी म्हणतात सर्व काही इंटरडिसीप्लीनरी असल्यामुळे कायम ओव्हरल्याप्स होणार आहे आर्किटेक्चर हे प्लॅनिंग अर्बन डिझाईन चा पार्ट असते तुम्ही एका बाजूला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या बाजूला सर्वेयिंग बद्दल बोलतात अशाप्रकारे एक्सपर्टटाईज ची इंटर डिपेंडेंसी असल्यामुळे डिफरंट डिसिप्लिन प्रॅक्टिशनर एकत्र येण्याची गरज आहे एक्सपर्ट च्या डिफरंट टीम सोबत वर्क करण्याबद्दल गरज आहे ल्याक ऑफ इन्फॉर्मेशन आणि बिल्ट एन्व्हायरमेंट प्रॅक्टिशनर टीमवर्क किंवा इंडिव्हिज्युअल बेसिस वर कसा एम्पलॉय करायचा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ला रिलेव्हंट एक्सपिरीयन्स अँड एक्सपर्टटाईज आहे काय आपल्याकडे कशा प्रकारचे इन्फॉर्मेशन आहे ते पहावे विशेषतः एजन्सी हायर करताना किंवा आर्किटेक्ट प्लानर यांचे यांची टीम फॉर्म करताना डॉक्युमेंट तयार करताना किंवा हॅबीटॅक्ट मॅपिंग एक्सरसाइज करताना प्रत्येकाकडे कशा प्रकारचा रिलेवंट एक्सपर्टटाईज अँड एक्सपिरीयन्स आहे ते पहावे लागेल युनायटेड नेशन रिक्रुटमेंट वेबसाईट पाहिल्यात तर यूएनडीपी किंवा आगा खान फाऊंडेशन तसेच ह्युमेनीटेरियन शेल्टर सेक्टर काम करणाऱ्या इतर एजन्सीज नेहमीच तुम्हाला ह्युमेनीटेरियन सेक्टर मध्ये किती वर्षाचा अनुभव आहे असे विचारतात या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंट अस्पेक्ट येतो तुमचे काहीही रिच क्वालिफिकेशन असले तरीही तुम्ही आर्किटेक्ट किंवा डॉक्टरेट कॅंडिडेट असला तरी तुम्ही प्रोजेक्ट कॉन्टेक्स्ट संदर्भात काम केले आहे किंवा नाही तुम्ही काही अँप्रेन्टीसशिप केली आहे काय जेणेकरून तुम्हाला डिझास्टर कॉन्टेक्स्ट संदर्भात काही बेसिक अंडरस्टँडिंग प्रोफेशनल अंडरस्टँडिंग आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अन्सरटीनीटी किती वेळा पर्यंत लोकांना एंगेज ठेवावे लागणार आहे आणि त्यासाठी असोसिएटेड कॉस्ट किती असेल जर तुम्हाला आर्किटेक्ट किंवा इंजिनीयर लोकांना एंगेज करायचे असेल तर त्यांना किती वेळ एंगेज ठेवावे लागणार आहे संपूर्ण रीकन्स्ट्रक्शन प्रोसेस पर्यंत एंगेज ठेवणार आहात किंवा रिलीफ स्टेज पासून पोस्ट डिझास्टर रिकवरी पर्यंत एंगेज ठेवणार आहात नक्की कोणत्या स्टेज ला कोण एंगेज असणार आहे कोणते प्रोफेशनल कोणत्या पॉईंट ला एंगेज करावे लागणार आहेत पर्टिक्युलर प्रोफेशन चे पिक अप अँड ड्रॉप पॉईंट कोणते आहेत ट्रॅव्हल टुगेदर पार्टनरशिप पोझिशन कोठे आहेत कारण डिफरंट प्रोफेशनल चे प्लेस नुसार नाव आणि स्पेसिफिक एक्सपर्ट एरिया बदलत जातील त्यासोबतच प्रोफेशनल जर्गओन मुळे त्या ठिकाणी बऱ्याच मिस अंडरस्टँडिंग येऊ शकतात पर्टिक्युलर गाईड बुक मध्ये हाय गो फ्रेमवर्क फोर एक्शन अँड बिल्ड एन्व्हायरमेंट प्रॅक्टिस दिलेले आहे त्या गाईड मध्ये हाय गो फ्रेमवर्क फोर एक्शन गायडिंग प्रिन्सिपल्स लिस्ट केल्या आहे बिल्ड एन्व्हायरमेंट साठी कोणत्या प्रकारच्या रिलेव्हंट ऍक्टिव्हिटी पाहिल्या पाहिजेत याबद्दल माहिती दिली आहे पहिला पॉईंट म्हणजे डिझास्टर रिस्क रिडक्शन हा नॅशनल आणि लोकल प्रायोरिटी ने इम्प्लिमेंट करण्यासाठी स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन बेसिस वर आहे याचे खात्री करून घेण्याविषयी चर्चा करते मला माझा स्वतःचा एक्सपिरीयन्स शेअर करायचा आहे जेव्हा मी गुजरातमध्ये डिझास्टर रिकवरी माझा आर्किटेक्चरल थिसीस करत होतो तेव्हा माझ्या बर्याच मित्रांनी सल्ला दिला की तुम्ही हा प्रोजेक्ट का घेत आहात त्या प्रोफेशन मध्ये तुमचे खरोखर भविष्य आहे का कारण आपणास डिझास्टर ची वाट पहावी लागणार नाही कारण या क्षेत्रात एवढे लार्ज गेटवे अँड डिफरंट डिसिप्लिन आहेत डिफरंट सब्जेक्ट एकत्र करून काम करण्यासाठी माझ्या क्षेत्रात जास्त अवेअरनेस नाही त्सुनामीनंतर बरेच स्टेट गव्हर्नमेंट नॅशनल गव्हर्मेंट आणि इंटरनॅशनल सेक्टर ने या नॅशनल आणि लोकल प्रायोरिटी वर जोर दिला आहे त्यासोबतच स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन नेटवर्क हवे त्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट स्थापन करण्यात आले आहे त्यानंतर आपण पाहू शकता की स्टेस्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट असते याप्रमाणे नेशन लेव्हल पासून स्टेट लेव्हल आणि त्यानंतर लोकल लेव्हल पर्यंत संपूर्ण हिएररचय इस्टॅब्लिश करण्यात आली आहे या सर्व अथोरिटी ना इंस्ट्रुमेंटल अँड इन्स्टिट्यूशन लेव्हलला वर्क करावे लागते त्यामध्ये लँड यूज प्लॅनिंग फॉर्म्युलेट करणे कोड बिल्डिंग हजार्ड पासून डिझास्टर रिस्क रेडूस करण्यासाठी कंट्रोल मेकॅनिझम फॉर्म्युलेट करणे इत्यादी बाबींचा समावेश असतो तसेच योग्य झोनिंग आणि बिल्डिंगचे रेगुलेशन आहेत त्याचे योग्य प्रकारे इम्पलेमेंटेशन करावे लागते भारतात त्सुनामीपर्यंत 1991 मध्ये तयार करण्यात आलेल्या कोस्टल रेगुलेशन झोनचे इम्पॉर्टन्स कोणालाही कळले नाही कोस्टल रेगुलेशन आतापर्यंत 19 वेळा रिवाईज केले गेले आहे तरीही तेथे लोकांना सिरीयस इंप्लीकेशन नाही लोकांनी समुद्र किनाऱ्या जवळ बांधकाम करण्यास सुरवात केली आहे अनेक सखल भागातील घरे डॅमेज झाले आहेत तर या पॉलिसी लेव्हल डिसिजन मेकिंग प्रोसेस बद्दल चे इम्पॉर्टन्स अंडरस्टँड करून लोकल लेव्हलला इम्पलेमेंटेशन स्ट्रॅटेजि कशा ठरवता येतील म्हणूनच बिल्डिंग सेफ्टी आणि क्रिटिकल फॅसिलिटी प्रोटेक्शन उदाहरणार्थ हॉस्पिटल पॉवर स्टेशन बद्दल आपण बोलत आहोत प्रत्यक्ष एक्सपर्ट प्रॅक्टिशनर आकर्षित करतो अंडर इमीडिएट इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर चा तत्काळ इम्पॅक्ट पाळण्यासाठी तुम्ही लोकांचे चे सेफगार्ड कसे करू शकता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे बेसिक फॅसिलिटी उदाहरणार्थ हॉस्पिटल स्कूल किंवा आपण त्या ठेवू शकता अशा कोणत्या आहेत सॅनिटेशन फॅसिलिटी कशा आहेत इंमेडिएट रिस्पॉन्स सुलभ होऊ शकतो म्हणून हे सर्व शिकविणे आवश्यक आहे आयडेंटिफाय एक्सेस मॉनिटर डिझास्टर रिस्क अँड एन्हान्स अर्ली वॉर्निंग आपण रिस्क असेसमेंट प्रोसेस पाहिली पाहिजे मला वाटते संपूर्ण कोर्से मध्ये माझ्या बऱ्याच लेक्चर मध्ये मी रिस्क असेसमेंट प्रोसेस बद्दल फोकस करत असतो रिस्क असेसमेंट सिस्टिमॅटिक हजार्ड मॅपिंग आणि रिस्क इन्फॉर्मेशन कलेक्शन यावर अवलंबून असते हिस्टॉरिकल रिस्क लेयर्स देखील प्रोन एरिया अँड इनडेशन मॅप याबद्दल देखील बोलते तुर्की या संपूर्ण देशातील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन असलेला सर्वे कॅटलॉग उपलब्ध करून देण्यात आला आहे हे या कॅटलॉग चा उपयोग देशातील कोणता पार्ट किंवा रिजन भूकंपामुळे आफ्फेक्टेड झाला आहे हे कळण्यासाठी होतो कारण भूकंपाची फॉल्ट लाइन्स त्या रिजन मधूनच जाते म्हणूनच असे कॅटलॉग उपयोगी ठरतात डिझास्टर प्रिप्रेअरनेस प्लान तयार करण्यासाठी लोकल अथोरिटीना असे कॅटलॉग मिनिंगफुल सोल्युशन देतात तसेच स्कूल घरे आणि वर्कप्लेस टारगेट करण्याबद्दल बोलू शकते तिसरे प्रिन्सिपल म्हणजे सर्वच लेव्हल ला सेफ्टी आणि रीसायलेन्स बिल्ड करण्यासाठी नॉलेज इनोवेशन अँड एज्युकेशन knowledge innovation and education यांचा वापर करणे आपल्याला सेक्टरल अंडरस्टँडिंग बद्दल बोलायला हवे इंजिनीयर आर्किटेक अँड सर्वेयर Engineers architects and surveyors तसेच मसोन्स यांचे ट्रेनिंग देण्याची पद्धत आपल्याला माहीत असली पाहिजे म्हणूनच हुन्नरशाला येथे एक एनजीओ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम इनकॉर्पोरेट करत आहेत रुरल कम्युनिटी ना कसे ट्रेन केले जाते जेणेकरून त्यांना स्किल आणि एम्प्लॉयमेंट मिळू शकेल आणि त्यांचे लाईव्हलीहुड एडव्हान्स होऊ शकते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री विशेषतः हजार्ड प्रोन एरिया मध्ये हे सेफ्टी अँड रीसायलेन्स कल्चरचा इसेन्शियल पार्ट झाले आहे रेडुस अंडरलायिंग रिस्क फॅक्टर ही केवळ हजार्ड प्रोन बिल्डिंग बद्दलची स्टोरी नाही आपल्याला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट बद्दल बोलावे लागेल लार्जर सेक्टर नॅचरल डिझास्टर बद्दलची रिस्क कशाप्रकारे रेडूस करू शकेल कारण हे सर्व चिकन अँड एग स्टोरी आहे आपल्याला माहित आहे की येथे काहीतरी मोठे घडते जे लहान गोष्टीवर परिणाम करते आपण क्लायमेट चेंज बद्दल बोललो आहोत डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड क्लायमेट चेंज अडोप्शन यात रिलेशनशिप आहे पाचवी प्रिन्सिपल म्हणजे सर्व लेवल ला एफ्फेक्टिव्ह रिस्पॉन्स साठी डिझास्टर प्रिप्रेअरनेस करणे जे ने करून प्रॅक्टिशनर त्यांचा की रोल डिझास्टर प्रिप्रेअरनेस अँड रिस्पॉन्स स्ट्रेन्ग्थईं करू शकतील कोणत्याही कॅटॅस्रोफे साठी ह्यूमन अँड फायनान्शियल कॉस्ट आउटलेट करता येईल कोणत्या प्रकारचे रिपेयर आणि रीकन्स्ट्रक्शन लागणार आहे त्याची कॉस्ट किती असेल लोकल स्किल्स कशाप्रकारे प्रॉक्योर करणे रिसोर्सेस कसे प्रॉक्योर करणे अशा बाबींचा समावेश होतो बिल्ड एन्व्हायरमेंट बद्दल चर्चा करताना गाईड मधील बिल्ड एन्व्हायरमेंट म्हणजे ह्यूमन सेटलमेंट साठी आवश्यक असणाऱ्या जनरल टर्म बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ट्रान्सपोर्ट एनर्जी वॉटर अँड वेस्ट रिलेटेड सर्विसेस कमर्शियल प्रोपर्टी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज आणि बिल्ड एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोफेशन इत्यादी बाबींचा समावेश होतो प्रोफेशनल्स बद्दल चर्चा करताना आपल्याला प्रश्न येतो ते म्हणजे प्रोफेशनल्स कोण आहेत बिल्ड एन्व्हायरमेंट प्रोफेशनल्स टर्म म्हणजे प्रॅक्टिशनर प्रायमरी टेक्निकल सपोर्ट सर्विस प्रोव्हाइड करणारी कन्सल्टेशन अँड ब्रिफिंग करणारी डिझाईन प्लॅनिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड इम्पलेमेंटेशन Project management and implementation करणारी प्रोफेशनल्स त्याचप्रमाणे टेक्निकल फेल्युअर मॉनिटरिंग अँड व्हॅल्युएशन स्टडी करणारी प्रोफेशनल्स यांचा समावेश होतो प्रोफेशनल्स डायरेक्टली क्लायंट कडून किंवा इनडायरेक्टली कॉन्ट्रॅक्टर कडून एम्पलोय केले जातात मॉनिटरिंग अँड असेसमेंट व्यतिरिक्त हे प्रोफेशनल्स डिझाईन अँड इम्पलेमेंटेशन ऑफ पॉलिसी स्टॅंडर्ड कोड अँड रेगुलेशन फ्रेमवर्क इत्यादी बाबी शी कॉन्सर्न असतात या गोष्टींचा हजार्ड रिस्क रेडूस करण्यासाठी कृशिअल इन्फ्लुएन्स असतो त्याशिवाय एन्व्हायरमेंट प्रोफेशनल्स दिसेमिनेशन पार्ट कसा तयार करतात प्रोफेशनल्स ट्रेनिंग एज्युकेशन अँड रीसर्च साठी लागणारे नॉलेज कसे दिसेमिनेशन करतात आपल्याकडे इंजिनीयर आर्किटेक अँड सर्वेयर Engineers architects and surveyors प्रकारचे एक्सपेर्टीसि आहे आर्किटेक्चरल प्रोफेशन मध्ये बिल्डर आणि क्लायंट स्वरूपात वेगळे प्रोफेशनल्स लागतात परंतु डिझास्टर साठी ते संदर्भा नुसार बदलतात मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे कोणती एक्सपेर्टीसि केव्हा वापरावे आणि कधी वापरावे हा एक फंडामेंटल प्रश्न आहे ज्याबद्दल हे संपूर्ण गाईड बोलत आहे तर यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट अंडरस्टँडिंग प्रोसेस समजून घेण्याच्या प्रक्रियेकडे कोणी कसे पाहू शकतो हे टीमला समजले आहे त्या साठी 7 फेज आयडेंटिफाय करण्यात आल्या आहे एक म्हणजे रिस्क अँड व्हलनेरलॅबीलीटी असेसमेंट रिस्क रिडक्शन अँड मिटिगेशन डिझास्टर प्रिप्रेअरनेस प्रिडिझास्टर प्लॅनिंग इमर्जन्सी रिलीफ अर्ली रिकवरी अँड ट्रांजेक्शन रीकन्स्ट्रक्शन पोस्ट रीकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट रिव्यू अँड ओन गोईंग रिडक्शन या 7 फेज प्रि डूरिन्ग आणि लॉंग टर्म pre and then during and then a long term प्रकारातील आहे तशी विभागणी करण्यात आली आहे अशाप्रकारे बिफोर डिझास्टर डूरिन्ग डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर Before disaster during disaster and the post disaster रिलेटेड प्रोसेस क्लासिफाय करण्यात आली आहे अरे अशाप्रकारे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क बद्दलची कन्सप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे रिस्पॉन्स इम्पॅक्ट पासून स्पायरल होतो काही दिवसांनंतर रिलीफ मिळतो उदाहरणार्थ सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे वॉटर अँड डेब्रिज क्लिनिंग करणे फूड इमीडिएट प्रोव्हाइड करणे इमीडिएट रिस्पॉन्स आणि ग्रज्युअली लाईव्हलीहुड सिक्युअर करणे किंवा त्यांच्या वर्कसाठी पाठवणे किंवा काही प्रकारचे टेम्पररी अर्ली रिकवरी ट्रांजेक्शन प्रोव्हाइड करणे रीकन्स्ट्रक्शन फेज कडे पाहताना तुमच्या लक्षात येते आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशाप्रकारे इंटिग्रेट करता येईल याबद्दलचे अंडरस्टँडिंग असणे खूप महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने आपण डिझास्टर प्रिवेशन अँड सस्टेनेबल डेवलपमेंट disaster prevention and the sustainable development याचा विचार करायला हवा या गोष्टी आपण क्रियेट करायला हव्यात कारण त्या पुन्हा रिपीट होऊ शकतात तोच इन्सिडेंट त्याच जागेवर पुन्हा पुन्हा होऊ शकतो अशा प्रकारच्या रिस्क नंतर रेडूस करण्यासाठी आपले अंडरस्टँडिंग आणि प्लान कसे असावे रिस्क रेडूस करण्यासाठी व्हलनेरलॅबल कम्युनिटी रीसायलेन्स आणि इनफॉर्म डिझास्टर मॅनेजमेंट प्रोसेस इंप्रोमेंट करण्याची गरज आहे वर स्लाईड मधील सायकल ऍक्च्युली वेळेसोबत अनफोल्डिंग होत जाते आणि सस्टेनेबल डेवलपमेंट डिझास्टर मॅनेजमेंट प्रोसेस बद्दल ओप्पोर्तूनिटी ऑफर करते सस्टेनेबल डेवलपमेंट अचिव्ह करण्यासाठी प्रिडिझास्टर कंडिशन अंडरस्टँड करणे आवश्यक आहे त्यामुळे रिस्क अँड व्हलनेरलॅबीलीटी रेडूस होऊन कॅपॅसिटी वाढेल डिझास्टर प्रेवेंशन च्या गोल साठी लोकल कम्युनिटी रीसायलेन्स होईल अशाप्रकारे ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डींग फोकस अॅक्च्युअली कम्युनिटी हेल्प करेल अशा प्रकारे या सर्व 7 फेज ची वेळोवेळी लिस्ट केली गेली आहे आणि नंतर 4 डिफरंट प्रोफेशनल उदाहरणार्थ आर्किटेक्ट सर्व्हेअर प्लॅनर इंजीनियर्स अशाप्रकारे या फ्रेमवर्क च्या मदतीने संपूर्ण गाईड डिस्क्राइब केले आहे आता काही ऍक्टिव्हिटी पाहू रिस्क अँड व्हलनेरलॅबीलीटी असेसमेंट असलेल्या ऍक्टिव्हिटी कोण कोणत्या आहेत नेचर अँड मॅग्नेटट्यूड ऑफ करंट अँड फ्युचर रिस्क याबद्दल बोलले जाते का प्रोसेस मध्ये भूकंप सुनामी लँड स्लाईड यांचे प्रिडक्शन होते का लँड स्लाईड प्रोन एरिया कोणते आहेत हॉस्पिटल स्कूल कुठे प्रॉक्युअर करू शकतो यासारखी सुविधा कुठे देऊ शकतो डिफरंट टेक्निक कम्प्युटर मोडेलिंग सॅटॅलाइट इमेज जी आय एस टेक्निक पार्टिसिपेटरी कम्युनिटी नॉलेज त्यांचे व्हलनेरलॅबीलीटी नॉलेज आणि कोप अप करण्याचे अबिलिटी या सर्व गोष्टींचा समावेश रिस्क अँड व्हलनेरलॅबीलीटी असेसमेंट अंतर्गत होतो आपण डिझास्टरचे सोशल कारण बघितले तर देवाने नॅचरल एन्व्हायरमेंट दिले आहे आणि मग हे एन्व्हायरमेंट कसे डिस्ट्रीब्यूट केले गेले आहे एन्व्हायरमेंट डिस्ट्रीब्यूशन ओप्पोट्यूनिटीज आणि हजार्ड यांच्या दरम्यान अनइक्वल आहे दक्षिण अमेरिकेत त्यांच्याकडे सोन्याच्या समृद्ध खाणी आहेत परंतु त्यांच्याकडे डिझास्टर आफ्फेक्टेड काही एरिया आहेत त्याचप्रमाणे देशातील इतर काही एरिया मध्ये त्यांच्याकडे काहीही नाही त्यांच्याकडे रिसोर्सेस खूप कमी आहेत नक्कीच गुड ओप्पोट्यूनिटीज आणि हजार्ड बद्दल बोलले जाते सोशल प्रोसेस द्वारा अनइक्वल एक्सेस डिटरमाईन्स केला जातो उदाहरणार्थ लिंग सुनामीच्या काळात तुम्ही एक गोष्ट नमूद केली असेल ती म्हणजे बऱ्याच महिला मृत्युमुखी पडल्या कारण त्यांना पोहता येत नव्हते अशी सुनामी वेस्टर्न कॉन्टिनेन्ट मध्ये घडली असते तर ती डिफरंट केस ठरली असती कारण तिकडच्या महिलांना शाळेत पोहणे शिकवले जाते तशाच प्रकारे मिडल ईस्ट कॉन्टिनेन्ट मधल्या सौदी मध्ये आपल्याला डिफरंट स्किल्स पाहायला मिळतात त्या ठिकाणी महिलांवर काही प्रमाणात रिस्ट्रिकशन्स आहे त्याठिकाणी सहजपणे डिफरंट अपॉर्च्युनिटी डिफरंट रिसोर्सेस एक्सेस डिफरंट क्लास डिफरंट जेंडर अँड डिसॅबिलिटी बद्दल चर्चा असते डिसेबल्ड लोकांबद्दल काय रेफ्युजी इम्मिग्रेशन स्टेटस आपण कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो नॅशनल अँड इंटरनॅशनल स्केल च्या सोशल सिस्टम पावर रिलेशनशिप इकोनॉमिक सिस्टम पॉलिटिकल सिस्टम रिस्क बद्दल डिफरंट डायमेन्शन्स कशाप्रकारे कॉन्ट्रीब्युशन करतात याबद्दल हा संपूर्ण चार्ट सांगतो स्टॅटिस्टिकल अस्पेक्ट साठी तुम्हाला सीआरईडी सेंटर फॉर रिसर्च इन एपिदेमिक डिझास्टर यांचा पर्टिक्युलर टेबल पाहावा लागेल फॅमिन ड्राफत हा ड्राफत 86 9 मृत्यू आहे तर आपणास जे काही वेगवान ऑन सेट डिझास्टर ती अगदी नेगलिजिबल आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की पॉलिटिकल वायलेंस चे मृत्यू डेटा प्रमाणे 270 दशलक्ष आणि 62 4 आहेत आता बऱ्याच टूल मध्ये ऍडव्हान्समेंट झाली आहे सर्वेअर नॅचरली करू शकतो जिओमॅटिक लोक हजार्ड मॅपिंग लँड स्लाईड प्रोन एरिया मॅपिंग करू शकतात वर स्लाईड मध्ये दाखविलेल्या दाखविलेला मॅप माझ्या एका पीएच स्टुडन्टने जॉमेट्री डिपार्टमेंट च्या असिस्टंस नुसार डेव्हलप केलेला आहे रिस्क रिडक्शन अँड मिटिगेशन याठिकाणी आपण कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी किंवा पॉलिसी ओरिएंटेशन लागू पडते याबद्दल चर्चा करतो माहिती असलेल्या रिस्क बद्दलची व्हलनेरलॅबीलीटी फ्रेम करावी व्हलनेरलॅबल स्ट्रक्चर कसे स्ट्रेन्ग्थईं करावे हाय रिस्क एरियामध्ये बिल्डिंग ऍक्टिव्हिटी कशी प्रिवेंट करावी वरील एक्टिविटी कशाप्रकारे प्रिवेंट करून एसेट कंटिन्युटी कम्युनिटी बेस डिझास्टर प्रिप्रेअरनेस मॅनेज आणि मेंटेन करावा रिस्क रिडक्शन अँड मिटिगेशन अंतर्गत या बाबींचा समावेश होतो आपण बिल्डिंग रेगुलेशन्स प्रिव्हेन्ट बद्दल बोलत आहोत कॅसिडी जॉनसन लोकल अँड मिडल इन्कम ग्रुप देशांमधील बिल्डिंग कोर्सची आवश्यकता या विषयावर बोलत होते तर डिझास्टर रिस्क रिडक्शन बद्दलचा ग्लोबल असेसमेंट रिपोर्ट नुसार डिझास्टर रिस्क एन्व्हायरमेंट क्रिएट आणि इनेबल करावे लागेल विशेषत लँड प्लॅनिंग अँड बिल्डिंग डेव्हलपमेंट रेग्युलेटरी फ्रेमवर्क वर फोकस करावा लागेल जर आपण त्याकडे पाहिले तर ते बर्याचदा आफ्फेक्टेड होणाऱ्या इन्फॉर्मल सेटलमेंट बद्दल बोलते बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन लेव्हल हे प्लॅनिंग अँड लँड मॅनेजमेंट अधिक आहे म्हणून हे दोन डिफरंट स्केल कव्हर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे डिझास्टर प्रिप्रेअरनेस अँड प्रि डिझास्टर प्लॅनिंग आपल्याला कोणते स्किल इम्पोर्ट करावे लागतील आणि आपण कसे प्रिपेयर असावे याबद्दल आपण चर्चा केली आहे डिझास्टर त्यानंतर इमर्जन्सी वॉटर सप्लाय अँड सनिटेशन बद्दल आपण चर्चा केली आहे हुदहुद सायक्लोन नंतर आपणापैकी कोणास आठवते हे माहित नाही परंतु रस्ते कापले गेले होते कोस्टल एरिया असल्यामुळे बऱ्याच व्हिक्टीमला पिण्याचे पाणी देखील मिळाले नव्हते कनेक्टिविटी इशू असल्यामुळे ते बेसिक गोष्टी देखील सर्व करू शकले नाहीत त्याचप्रमाणे काश्मीरमधील फ्लड सिच्युएशन दरम्यान एक दोन आठवड्या नंतर डिफरंट सेट ऑफ डिझास्टर एपिदेमिक अँड एपिदेमिक डिझास्टर लक्षात आले कारण पाण्याची लेव्हल खूप कमी झाली होती विविध प्रकारचे मॉस्किटो तयार झाले आणि त्यामुळे डिफरंट सेट ऑफ इम्पॅक्ट झाला इमर्जन्सी रिलीफ दरम्यान लॉजिस्टिक प्लानिंग करावे लागते मटेरियल कसे प्रॉक्योर करावे टेम्पररी टेन्ट फूड अँड शेल्टर कसे ट्रान्सपोर्ट करावे लाईव्ह स्टॉक प्रोटेक्ट राहील याबद्दल काळजी घ्यावी रिलीफ शेल्टर अँड शेल्टरिंग मटेरियल अस्पेक्ट बद्दल काळजी घ्यावी काहीतरी झाले तर मटेरियल सेफगार्ड कसे करावे टेम्पररी स्ट्रक्चर तयार करण्यासाठी किती वेळ लागतो त्यासाठी काय प्रिपरेशन करावे लागते टेम्पररी स्ट्रक्चर कसे तयार करावे प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट डिफरंट एक्टर्स याठिकाणी आल्यामुळे स्ट्रॅटेजिक एक्शन प्लान आणि इमीडिएट रिलीफ कंडिशन कशाप्रकारे ऑपरेट करावी उदाहरणार्थ सर्वेअर जीआयएस आधारित डेटाबेस वापरुन फ्युचर रिस्क इव्हेंट कसे प्रिप्रेअर करू शकतात अर्ली रिकव्हरी अँड ट्रांजेक्शन आणि जे रिलीफ स्टेज मधून पुढे गेले आहे तिथेच आपण ऑडिटच्या शारीरिक परिस्थिती ऑडिट प्रोसेस सर्वे कसे करावे याबद्दल चर्चा करतो कोणाला कसे फॅसिलिटेट्स करावे कोणत्या खेड्याला आणि खेड्यातील किती घरांना प्रायोरिटी द्यावी हा सर्व भाग द्यावा लागेल आणि येथे आपण कॉम्पेनसशन पॅकेजेस कम्युनिटी रिसोर्सेस मॅपिंग साठी रॅपिड मॅपिंग एक्सरसाइज हौसिंग नीड्स लँड सर्वे अँड अधिग्रहण याबद्दल बोलू कारण येथे महत्त्वाचा भाग आहे की जर आपल्याला काही टेम्पररी शेल्टर द्यायचे असतील तर सेफ स्पेस कुठे आहे टेम्पररी शेल्टर कसे प्रोव्हाइड करता येतील आणि त्याविषयी निगोसिएट कसे करावे हे सर्व लँड सर्वे अँड आणि अधिग्रहणात येते हौसिंग नीड्स गावातील किती लोकांना घरे दिले संपूर्ण गावाला किंवा फक्त काही लोक ज्यांच्या घरांचे नुकसान झाले किंवा अर्धवट नुकसान झाले आहे किंवा पूर्णपणे घरांचे नुकसान झाले आहे अशा लोकांना मदत देण्यात आली अशाप्रकारे ही संपूर्ण ऑडिट प्रोसेस चालू आहे आणि एखाद्याने ती पहावी लागेल उदाहरणार्थ आर्किटेक्ट कॉम्पेनसेशन पॅकेजेस चा भाग असलेल्या बिल्डींग मटेरियल आणि टेक्नॉलॉजी सिलेक्शन करण्यास सल्ला देतील उजव्या बाजूला आपण त्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी पहात आहात त्याचप्रमाणे सर्व्हेअर फायनान्शियल कॉम्पेनसेशन पॅकेजेस बद्दल बोलत असतात प्रत्येक फॅमिलीसाठी कॅश कॉस्ट ब्रेकडाऊन साठी सल्ला देत असतात प्रत्येक युनिट साठी किती कॉस्ट असते याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल कारण व्हॅल्युएशन आणि एसेसमेंट साठी ते महत्त्वाचे आहे इंडिव्हिज्युअल विरूद्ध सेटलमेंटच्या प्लॅनर क्वालिटेटिव कॉस्ट अँड बेनिफिट बद्दलच्या संपूर्ण प्रोसेस बोलतात त्यानंतर ते कन्स्ट्रक्शन मेथड बद्दल बोलतात तुम्हाला कंस्ट्रक्शन मेथड बद्दल काय माहिती आहे आपण प्रिफॅब किंवा काही ट्रॅडिशनल मेथड वापरणार आहोत म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो त्याच प्रमाणे आर्किटेक्ट सोशल डेव्हलपमेंट एजन्सी सोबत काम करून काही कम्युनिटी ग्रुप साठी सर्वे तयार करतात त्याचा उपयोग त्यांना हॅबिटॅट मॅपिंग एक्झरसाइज करण्यासाठी होतो उदाहरणार्थ थारंगांबडी बेन्नी कुरियाकोसे Tharangambadi Benny Kuriakose आणि त्यांची टीम कम्युनिटी सोबत वर्क करतात त्सुनामीने हल्ला केल्यावरही ज्या भागाचे डॅमेज झाले आहे तेदेखील त्यांना मिळाले नाही म्हणजे जे अस्तित्त्वात आहे म्हणजे त्यांना आवश्यक आहे कम्युनिटी मधील लोकांना सामील करा कोणाला काय हवे आहे काही वेळेस कोणतीही डॉक्युमेंट शिल्लक नाहीत त्याचे एक रेकॉर्ड कसे बनवायचे याबद्दल सर्वेअर पाहतो आपणास माहित आहे की ते पार्टिसिपेटरी सर्वे कडे पाहतात आपण येथे काही ओव्हरलॅप पाहू शकता एक्सेस व काही महत्त्वपूर्ण सर्विसेसच्या प्रोव्हिजन वॉटर सप्लाय किंवा सनिटेशन व्यवस्था कशी पुरविली जावी याविषयी काही इंजिनियर्स बोलतात प्लानरला लँड सर्वे करताना हैड्रोलॉजिस्ट आणि टेक्निकल गोष्टी रिलेट कराव्या लागतात तुम्ही इंटुईशन्स मॅप डेव्हलप करत असाल तुम्हाला इंटुईशन्स मॅप पासून डेटा कसा मिळेल हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग करणारे लोक त्याबद्दल सांगू शकतील त्या लोकांकडे कोणत्या प्रकारचा डेटा आहे तो डेटा आपण आपल्या मॉडेलिंगमध्ये कशाप्रकारे इनकॉर्पोरेट करू शकतो इन्फॉर्मटिव्ह डिसिजन मेकिंग लेव्हल ला कसा उपयोगी पडू शकतो अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस मल्टी डिसीप्लिनरी आहे उदाहरणार्थ तुम्ही हुदहुद सायक्लोन चा इमेडीएट इम्पॅक्ट पाहू शकतात डिस्ट्रिक्ट कलेक्टर कडे आलेल्या लिस्ट नुसार सायक्लोन मुळे किती प्रॉपर्टी डॅमेज झाल्या आहेत याबद्दलची स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आणि असेसमेंट करण्यासाठी काय गरजा आहेत ते तुम्ही पाहू शकतात उदाहरणार्थ कोणत्या बिल्डींग डॅमेज झाल्या आहेत कोणत्या पारशीली डॅमेज झाले आहेत कोणत्या बिल्डींग रिपेअर करावे लागणार आहेत हे आयडेंटिफाय करण्यात आले आहे उदाहरणार्थ घरांच्या रिपेअरिंग साठी कॉम्पेनसेशन पॅकेजेस म्हणून 5000 रुपये देण्यात आले आहेत परंतु घराच्या रिपेरींग साठी 5000 रुपये पुरेसे आहेत असे तुम्हाला वाटते का तेव्हा रियालिटी अशी आहे की दिलेले 5000 रुपये पुरेसे नसतानादेखील अशी लोक डॅमेज झालेल्या घरातच राहत आहे या ठिकाणी गरजा आणि त्यांचे अंडरस्टँडिंग यात चूक झाली आहे असे लक्षात येते तीन फॅमिली त्याच डॅमेज झालेल्या घरात राहत आहे कारण थोडाफार मिळालेला पैसा पुरेसा नाही यामागे बरीच पॉलिटिकल किंवा लोकल कारणे असू शकतात परंतु रियालिटी अशीच आहे त्याचप्रमाणे ट्रांजेक्शन अर्ली रिकवरी साठी इन्फ्रास्ट्रक्चर फिजिकल प्लॅनिंग करण्याबद्दल ते बोलतात रोड डॅमेज झाले तर हिल्ली टर्रीन्स डॅमेज झाले तर भिंती कशाप्रकारे बांधायच्या सर्व प्रकारच्या गोष्टी आणि ट्रांजेक्शन शेल्टर कशा पद्धतीने रेन्यू करावे कारण लोकांना काही महिने त्यांचे परमनंट शेल्टर डिझाईन होऊन बिल्ड होण्यापर्यंत जास्त दिवस रहावे लागेल प्रोपर्टी राइट्स अँड क्लेम लँड बाउंड्री कॅडेस्ट्रल सर्वे फायनान्शिअल प्लॅनिंग क्लेम हरवलेले क्लेम इन्शुरन्स पार्ट इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशाप्रकारे संपूर्ण प्रोसेस होते याठिकाणी आर्किटेक्ट द्वैललिंग्स फूटप्रिंट आणि टिपिकल की बिल्डिंग इस्टॅब्लिश करण्याबाबत तसेच लोकल एरिया लेआउट आणि साईट प्लॅनिंग ड्रॉप करण्याबद्दल बोलतात त्यासाठी त्यांना कम्युनिटी सोबत एंगेज व्हावे लागते ओपन अँड बिल्ड स्पेस कशाप्रकारे नेटवर्क झाली आहे ते समजून घ्यावी लागते त्याचप्रमाणे सर्वेअर त्यांना डिटेल कंटूर लेव्हल मॅपिंग प्रोव्हाइड करतो ते ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी बद्दल देखील बोलतात प्लानर लोक की नेटवर्क सर्विसेस बद्दल बोलतात तुम्हाला एखादे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे असेल तर त्यासाठी कोणत्या प्रकारचे सिव्हिल वर्क लागेल एस्टिमेशन कॉस्टिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडरिंग प्रोसेस Estimations costing the contract and tendering process इत्यादी गोष्टी सर्वेअर आणि इंजिनियर्स कडून कॉर्डीनेट केल्या जातील त्याचप्रमाणे रिकंस्ट्रक्शन स्टेजमध्ये आर्किटेक्ट लोक हाउसिंग बिल्डींग डिझाईन सुपर विजन साठी इन्व्हॉल्व्ह होतात आर्किटेक्ट लोक इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग दरम्यान इंटरर्फेस असतात ट्रेनिंग आणि डिलिव्हरी सपोर्ट केले जाते कम्युनिटी लो कॉस्ट मॉडेल साठी कॉन्ट्रीब्युशन केले जाते इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग अँड इम्पलेमेंटेशन साठी गायडन्स दिले जाते डिजास्टर रिकव्हरी अँड या ठिकाणी बिल्ड बॅक बेटर म्हणजे एक प्रकारचे हाय लेव्हल क्वालिटी अँड अमेनिटी असलेले बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हाइड करण्याची ओप्पोर्तूनिटी आहे त्याचप्रमाणे रिकंस्ट्रक्शन देखील रिन्यूएबल एनर्जी डिझाईन अँड डिलिव्हर करणे वॉटर ट्रान्सपोर्ट अँड वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इंटिग्रेटेड पद्धतीने डिलिव्हर करण्याची ओप्पोर्तूनिटी आहे इंटिग्रेशन चे बरेच बेनिफिट आहेत डिझास्टर हा एक इव्हेंट आहे तर बिल्ड बॅक बेटर म्हणजे एक प्रकारची ओप्पोर्तूनिटी कन्सिडर केली जाते आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट एनर्जी मॅनेजमेंट कसे इन्कॉर्पोरेट करता येईल ते पहावे लागेल त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट तसेच दिलेल्या 15 सेंट जमिनीवर आपण 300 घरे कशी तयार करणार आहात आपण किती इफेक्टिव्ह पद्धतीने जाणार आहात हे निश्चित करीत आहेत म्हणूनच आर्किटेक्टला पुन्हा सर्वेअर सोबत मायक्रो लेव्हलचे कॉर्डीनेशन आवश्यक आहे लास्ट फेज म्हणजे मॉनिटरिंग अँड व्हॅल्युएशन ऑफ पोस्ट रीकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट रिव्यू या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एनजीओ लोक कन्स्ट्रक्शन केल्यानंतर निघून जातात रिव्यू कोण करेल केलेल्या कामाचे आउटकम कोण रियलाईज करेल फेस टु फेस इंटरॅक्शन बद्दलचा एक्सपिरीयन्स कसा येईल आर्किटेक्ट लोक कम्युनिटी कशाप्रकारे एंगेज करतील ग्रॅड्युअल अमेंडमेंट्स कशाप्रकारे केल्या गेल्या पाहिजे आणि डेव्हलपमेंट कंट्रोलमध्ये कसे असेल त्याचप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे कॉस्ट इफेक्टिवेनेस अँड फायनान्शिअल ऍडव्हाइस डेप्थ सर्विसिंग आधारित वर्किंग करते कोणत्याही प्रकारचे फायनान्शियल सपोर्ट घेतला तर त्यासाठी कॉर्डीनेशन आवश्यक असते शॉर्ट अँड मिडीयम अँड लॉंग टर्म मेन्टेनन्स स्ट्रॅटेजी इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनन्स एडव्हाइस अँड रीट्रेनिंग आवश्यक असते समजा एखाद्या एजन्सीने पर्टिक्युलर रोड डेव्हलप केले तर 5 वर्षानंतर होणाऱ्या डॅमेज साठी कोण रिस्पॉन्सिबल असेल अशा प्रकारे तुम्हाला परफॉर्मन्स अँड सेफ्टी पार्ट कडे लक्ष द्यावे लागेल ऑडिट वर्क आऊट करावे लागेल जेणेकरून संपूर्ण प्रोसेस आर्किटेक्ट आणि सर्वेअर साठी केटगराझ्ड करता येईल मला वाटते तुम्ही हा रिपोर्ट पाहू शकतात त्याचा तुम्हाला डिफरंट ऍक्टिव्हिटी अँड सेगमेंट तसेच डिफरंट प्रोफेशनस कोणते आहेत त्यांचे वर्क एकमेकांशी कसे को रिलेटेड आहे हे अंडरस्टँड करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल धन्यवाद मी तूमचा आभारी आहे